नमस्कार शेवटच्या वर्गात आपण RC सर्किट्सच्या स्टेप रिस्पॉन्स बद्दल चर्चा करत होतो तर आता आपण तेथुन पुढे चर्चा सुरू करू आणि विशेषत आपल्याला RC सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंट व्हॅल्यू रिस्पॉन्स म्हणून दिसेल मग आपण RL सर्किटसाठी पुढे जाऊ आणि RL सर्किटला काय स्टेप रिस्पॉन्स असू शकतो ते पाहू

तर आता आपण शेवटच्या वर्गात पाहिलेल्या गोष्टींची पुन्हा चर्चा करू आपण सांगितले की जेव्हा टाईम t बरोबर 0 असतो तेव्हा सर्किट बंद होते तेव्हा या विशिष्ट घटकाचे एकत्रितपणे व्होल्टेज सोर्स म्हणून इक्विव्हॅलेंट स्टेप फंक्शन आणि नंतर RC सर्किट म्हणून प्रतिनिधित्व केले जाऊ शकते आणि आपल्याला आढळले की RC सर्किटचे इक्वेशन जे आपण आकृतीत पाहत आहोत ते मेश इक्वेशनच्या सहाय्याने डिराईव्ह केले होते ते डिराईव्ह केल्यावर आपल्याला समजले की जर टाईम t 0 V0 ची व्हॅल्यू सारखी राहील आणि जेव्हा टाईम t 0 असेल तेव्हा या व्हॅल्यूची गणना या इक्वेशनच्या मदतीने होईल आपण मागील व्याख्यानात याबद्दल चर्चा केली आहे आता सोर्स व्होल्टेज V0 V0 पाहूया आकृतीत दाखवल्याप्रमाणे प्लॉट दिसत आहे तर आपण ते विशिष्ट इक्वेशन पाहु आता टाईम t 0 यापासून व्हॅल्यू वाढत जाऊ जेव्हा आपण कर्व t 0 पेक्षा कमीसाठी प्लॉट करू तेव्हा व्होल्टेजची व्हॅल्यू V0 म्हणून ठेवू तर मग आपण काय केले आपण व्होल्टेज V0 म्हणून ठेवला आहे आणि त्यानंतर तो आहे म्हणूनच आता आपण t ची व्हॅल्यू 1 2 3 देत राहिल्यास आपल्याला आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कर्व मिळेल आता आपल्याला लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेडी स्टेट व्हॅल्यू ही सामान्यत 5 पट टाईमच्या स्टेडी स्टेट नंतर उद्भवते कॅपेसिटर ची व्होल्टेज व्हॅल्यू Vs ही सोर्स व्होल्टेज सारखी असेल आता आपण दुसरी अट घेऊ जर सुरुवातीला कॅपॅसिटर हे अन्चार्ज असेल तर याचा अर्थ असा की V0 0 आहे तर आपण काय करावे आपण या प्रकरणात V0 0 ची व्हॅल्यू ठेवली पाहिजे तर आता आपल्यास टाईम t 0 पेक्षा जास्त साठी मिळेल तर मग त्या प्रकरणात काय होईल आपला कर्व 0 पासून सुरू होईल तर आपल्याला कर्व टाईम t 0 पेक्षा जास्तसाठी व्होल्टेज Vs वर पुन्हा स्थायिक होईल व टाईम t 0 पेक्षा कमीसाठी 0 वर स्थायिक होईल तर त्या प्रकरणात हा कर्व आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे दिसेल शेवटी ते Vs च्या व्हॅल्यूवर स्थिर होईल जे सोर्स व्होल्टेज शिवाय काहीही नाही आता जर आपल्याला कॅपेसिटरद्वारे करंट शोधण्यास सांगितले तर आपल्याला मिळालेल्या व्होल्टेज इक्वेशनस डिफरंशिएट करणे आवश्यक आहे तर करंट आता जर आपण डिफरंशिएट केले तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल आणि आपण u जोडाल फक्त याची खात्री करण्यासाठी की आपण टाईम जो 0 पेक्षा जास्त आहे याचा संदर्भ घेत आहोत कारण हे एक युनिट फंक्शन आहे जेव्हा t ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असते तर हे इक्वेशन जे शिवाय काहीच नाही टाईम t 0 पेक्षा जास्तसाठी असे दर्शविले जाऊ शकते आता जर आपण हे 2 इक्वेशनस् पाहिल्यास हे इक्वेशन एक्सपोनेन्शियली वाढत आहे आणि जेव्हा आपण हे इक्वेशन पाहतो तेव्हा ते कमी होत आहे हे स्पष्ट आहे कारण कॅपेसिटरच्या भोवती व्होल्टेज स्थिर होते जे व्होल्टेज सोर्स एवढे होते शेवटी चालु करंट 0 होईल तर या प्रतिक्रियेचे काय होईल हे कॅपेसिटर वरील व्होल्टेजचा रिस्पॉन्स असेल हे इन्फिनिटी कडे वळत असलेला टाईम t vs व्हॅल्यू पर्यंत स्थिर होईल आणि करंट Vs R पासून सुरू होईल जर आपण टाईम t ची व्हॅल्यू 0 ठेवली तर तुम्हाला टाईम t बरोबर 0 मिळेल म्हणजेच I0 Vs R शिवाय काहीच नाही आणि मग ते एक्सपोनेन्शियली क्षय होत आहे तर हे साधारणत 5 पट टाईम कॉन्स्टंट च्या नंतर स्थिर होईल कारण आपण असे गृहीत धरतो की 5 पट टाईम कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती 1 टक्क्यांपेक्षा कमी असते म्हणजे ती व्हॅल्यू 0 वर स्थिर होते तर आपण 5 पट टाईम कॉन्स्टंट नंतर या प्रकरणातील करंट व्हॅल्यू किंवा व्होल्टेज स्टेडी स्टेट व्हॅल्यू पर्यंत स्थिर होईल असे पहातो आता RC किंवा RL या दोन्हीपैकी एकाचा स्टेप रिस्पॉन्स शोधण्यासाठीही एक पर्यायी पद्धत आहे ती दोन्ही प्रकारच्या सर्किट्सवर लागू होते आपण कॅपेसिटर व्होल्टेजच्या बाबतीत जे कोणत्याही टाईम t 0 पेक्षा जास्तसाठी डिराईव्ह केले होते आता जर हे इक्वेशन दिसले तर तुम्हाला कळेल की इक्वेशनमध्ये 2 महत्वाचे घटक आहेत हे म्हणून लिहिले जाऊ शकते येथे आणि सर्किटचा नॅचरल रिस्पॉन्स आहे कारण जर आपल्याला सोर्स फ्री RC सर्किटचे इक्वेशन आठवत असेल जे आपण डिराईव्ह केले आहे ते इक्वेशन मध्ये दिले आहे म्हणूनच हा रिस्पॉन्सचा एक भाग आहे जो 5 पट टाईम कॉन्स्टंट नंतर 0 पर्यंत क्षय होईल याला सामान्यतः ट्रान्सिएन्ट रिस्पॉन्स किंवा नॅचरल रिस्पॉन्स असे म्हणतात याला नॅचरल रिस्पॉन्स का म्हटले जाते कारण बाह्य सोर्स लागू न झालेल्या सर्किटचा हा सोर्स फ्री किंवा सोर्स नसलेला रिस्पॉन्स आहे आता ला फोर्सड रिस्पॉन्स म्हणून ओळखले जाते कारण जेव्हा बाह्य फोर्स लागू होतो तेव्हा तो सर्किटद्वारे तयार केला जातो तर जेव्हा आपण कोणतेही बाह्य सोर्स जसे की व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स लागू करतो ते सर्किटसाठी बाह्य सोर्स म्हणून कार्य करते तर त्या बाबतीत काय होते आपण असे म्हणायचे की हे फोर्सड रिस्पॉन्स शिवाय काहीही नाही आपण ह्याला स्टेडी स्टेट रिस्पॉन्स म्हणून देखील म्हणतो कारण सर्किट एक्साइट झाल्यानंतर बराच काळ टिकून राहते अशा परिस्थितीत हे सर्किटच्या स्टेडी स्टेट रिस्पॉन्स शिवाय काही नसते तर आता जेव्हा टाईम इन्फिनिटी कडे वळत असतो तेव्हा त्या वेळी सर्किटचा रिस्पॉन्स हा स्टेडी स्टेट रिस्पॉन्स दर्शवितो तर आता आपण लिहू शकता v बरोबर Vs अधिक v शून्य वजा Vs गुणीला e ला पावर वजा t भागीला tau Vs हे कॅपेसिटरचे व्होल्टेज आहे कारण टाईम t इन्फिनिटीकडे वळू शकतो त्याचप्रमाणे V0 म्हणजे काय V0 हे t बरोबर 0 वजा कॅपेसिटरच्या व्होल्टेजची व्हॅल्यू आहे म्हणून आपण येथे पाहत असलेले हे इक्वेशन इक्विव्हॅलेंट पणे म्हणून दर्शविले जाऊ शकते म्हणून हे सर्किट फर्स्ट रिस्पॉन्स आणि नॅचरल रिस्पॉन्स या दोघांच्या मिश्रणा शिवाय काही नाही येथे V0 हे t बरोबर 0 ला प्रारंभिक व्होल्टेज आहे कारण कॅपेसिटरच्या बाबतीत काय होते कॅपेसिटरचे व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही याचा अर्थ असा आहे की टाईम t बरोबर 0 अधिक आणि t बरोबर 0 वजा ला V0 सारखा राहील आणि हे स्टेडी स्टेट किंवा कॅपेसिटर व्होल्टेजच्या अंतिम व्हॅल्यू शिवाय काही नाही तर आता आपण एक उदाहरण घेऊ आणि RC सर्किटशी संबंधित आपण काय चर्चा केली ते पाहू आता या आकृतीमध्ये a ही स्विच ची स्थिती बऱ्याच काळासाठी असते आता t च्या बरोबरीने स्विच a वरून b वर हलविला जाईल नंतर आपल्याला टाईम t 0 पेक्षा जास्तसाठी व्होल्टेज v शोधावा लागेल आणि टाईम व्होल्टेजची व्हॅल्यू टाईम t बरोबर 1 सेकंद आणि 4 सेकंद साठी मोजावी लागेल आता जर आपण हे विशिष्ट सर्किट पाहिले तर t बरोबर 0 वजा पर्यंत म्हणजे स्विच a ते b हलविण्यापूर्वी आपल्याला प्रथम कॅपेसिटर व्होल्टेजची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे आता जर आपण सर्किट पाहिले तर आपण सहजपणे शोधू शकता की कॅपेसिटर व्होल्टेज काय असेल व्हॅल्यू काय असेल कारण टाईम t बरोबर 0 साठी आपणास व्होल्टेज सोर्स व्हॅल्यू 24 व्होल्ट दिसेल आता आपल्याकडे 3 किलो ओहम आणि 5 किलो ओहम रेसिस्टर आहेत कॅपेसिटर व्होल्टेज हे 5 किलो ओहम रेसिस्टर व्होल्टेज शिवाय काहीही नाही मग आपण काय करू शकतो आपण फक्त व्होल्टेज डिव्हिजन वापरू शकतो कॅपेसिटर व्होल्टेज शोधा जे 15 व्होल्ट येते आता कॅपेसिटर व्होल्टेज त्वरित बदलू शकत नाही म्हणून आम्ही व्होल्ट म्हणू शकतो तर आपल्याला त्या ची व्हॅल्यू मिळाली आहे आता टाईम t बरोबर 0 पेक्षा जास्तसाठी स्विच बंद आहे अशा परिस्थितीत आपण स्विच बंद केल्यास इक्विव्हॅलेंट सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे दिसेल जेथे आपल्याकडे कॅपेसिटर कनेक्ट केलेले आहे आपल्याकडे रेसिस्टर आहे आणि पुन्हा एक व्होल्टेज सोर्स आहे कॅपेसिटरची व्हॅल्यू 0 5 मिली फॅरड आहे नंतर ही व्हॅल्यू 4 किलो ओहम आहे आणि व्होल्टेज 30 व्होल्ट आहे अशी स्थिती जेव्हा स्विच a पासून b वर हलविला जाईल तेव्हा असेल जर आपण ही सर्किट पाहिली तर तुम्हाला दिसेल की हे सर्किटचे 2 टर्मिनल आहेत याची उजवी बाजू थेवेनिन इक्विव्हॅलेंट आहे जे कपॅसिटरवर लागू केले आहे तर आपण काय म्हणू शकता आकृतीत दाखविल्याप्रमाणे टाईम t 0 पेक्षा जास्तसाठी सर्किटचे थेवेनिन इक्विव्हॅलेंट असे दिसेल तर हा विभाग थेवेनिन इक्विव्हॅलेंट असेल तर आपण RTh 4 किलो ओहम असेल मग त्या प्रकरणात काय होईल τ म्हणून RThC गणना केली जाईल मग कॅपेसिटरची व्हॅल्यू काय आहे कारण आपल्याला टाईम कॉन्स्टंटची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे कॅपेसिटन्सची व्हॅल्यू 0 5 मिली फॅरड आहे जेव्हा आपण सुलभ करता तेव्हा आपल्याला टाईम कॉन्स्टंटची व्हॅल्यू 2 सेकंद मिळते आता जेव्हा आपण सर्किटला जास्त कालावधीसाठी ठेवता तेव्हा कॅपेसिटर 30 व्होल्ट व्होल्टेजला चार्ज होईल तर मग काय होईल आपण सहजपणे म्हणू शकता की v इन्फिनिटी 30 व्होल्टशिवाय काही नाही तुम्हाला स्टेडी स्टेटवर व्होल्टेज V ची व्हॅल्यू 30 व्होल्ट मिळेल v ची आपण आधीच गणना केली आहे ती 15 आहे तर आपण या 2 घटकांची व्हॅल्यू आणि टाईम कॉन्स्टंट व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला कोणत्याही टाईम t ला व्होल्टेज ची व्हॅल्यू मिळेल आता टाईम t बरोबर 1 आपण t ची व्हॅल्यू 1 म्हणून ठेवली तर आपल्याला व्होल्टेज V ची व्हॅल्यू t बरोबर 1 साठी 20 व्होल्ट मिळेल 902 व्होल्ट आणि t बरोबर 4 ची व्हॅल्यू आपण सरलीकृत कराल तर आपल्याला 27 97 व्होल्ट मिळेल जेव्हा टाईम 1 ते 4 बदलत जाईल तेव्हा कॅपेसिटर व्होल्टेज वाढत जाईल आणि शेवटी 30 व्होल्ट स्टेडी स्टेट व्हॅल्यूवर तो स्थायिक होईल आता आपण RL सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्स बद्दल बोलूया जर आपण डावीकडची आकृती पहाल तर आपल्याकडे रेसिस्टर आणि इंडक्टर दोन्ही व्होल्टेज Vs सोर्स सह एका रांगेत आहेत जर येथे टाईम t बरोबर 0 साठी स्विच बंद आहे म्हणजे सर्किटवर व्होल्टेज लागू केला आहे आणि शेवटी आपल्याला दिसेल की स्विचिंग घटनेसह इक्विव्हॅलेंट सर्किट Vsu ने प्रतिनिधित्व केले आहे ते व्होल्टेज सोर्स आणि r नंतर इंडक्टर l असेल समजा आपल्याला इंडक्टक्टरसाठी कोणत्याही टाईम t ला करंट I कोणत्याही टाईम t ला इंडक्टक्टर व्होल्टेजची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे मग आपण काय करू शकतो सर्किटचा RL रिस्पॉन्स शोधण्यासाठी आपण 2 पद्धतींचा वापर करू शकतो प्रथम आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ Kirchhoff's voltage law लागू करू शकतो याचा अर्थ असा की नोडवर iR करंट आहे आपल्याला माहित आहे की हा करंट iL टाईमवर अवलंबून करंट आहे KCL लागू करून आपण लिहू शकतो हा फक्त सर्किट मधील किर्चॉफ्स करंट लॉ चा अनुप्रयोग असेल आणि आपण सुलभ करू शकतो आपल्याला इंडक्टक्टर करंटची व्हॅल्यू सापडेल जी टाईम t च्या कार्याशिवाय काहीच नाही वैकल्पिक तंत्राचा वापर करुन देखील हे निराकरण केले जाऊ शकते जे आपण आत्ताच स्पष्ट केले की कोणते तंत्र मिळवणे आणि वापरणे सोपे आहे तर आता आपण असे म्हणू शकतो की रिस्पॉन्स हा काही नॅचरल करंट तर काही जबरदस्तीचा करंट असेल आपण नॅचरल रिस्पॉन्स असे म्हणू या कारण आपणास माहित आहे की नॅचरल रिस्पॉन्स नेहमीच क्षय होत असतो तेथे बाह्य शक्ती लागू होत नाही जे काही करंट इंडक्टक्टरद्वारे वाहते आणि शेवटी ते 0 पर्यंत क्षय होईल तर ते नेहमीच एक्सपोनेन्शियली क्षय होते तर नॅचरल रिस्पॉन्स असा दर्शविला जाईल A एक कॉन्स्टंट आहे जे आपल्याला शोधावे लागेल आणि τ हे टाईम कॉन्स्टंट शिवाय काहीही नाही जे आपल्याला माहित आहे की ते LR आहे आता फोर्स रिस्पॉन्स काय असेल फोर्स रिस्पॉन्स म्हणजे स्विच बंद झाल्यानंतर बऱ्याच वेळा नंतरची व्हॅल्यू आहे म्हणून जेव्हा आपण सर्किट पहाल तेव्हा नॅचरल रिस्पॉन्स मूलत 5 पट टाईम कॉन्स्टंट नंतर संपेल तर मग काय होईल असे म्हणा की स्टेडी स्टेटवर टाईम t इन्फिनिटी असतो मग काय घडेल इंडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करेल तर त्या बाबतीत if च्या फोर्स रिस्पॉन्सची व्हॅल्यू Vs R शिवाय काहीच नाही म्हणून आता आपल्याला कॉन्स्टंट A ची व्हॅल्यू शोधाय ची आहे समजा कंडक्टर मधून वाहणारा प्रारंभिक करंट I0 आहे त्याचा अर्थ असा आहे टाईम t बरोबर 0 वजा साठी म्हणजे स्विचचा वापर करण्यापूर्वीचा टाईम म्हणजे सर्किट चालू आहे आणि व्होल्टेज सोर्स लागू केला आहे तर त्या वेळी आपण असे गृहित धरतो की इंडक्टर मधून वाहणारा करंट I0 आहे I0 व्होल्टेज सोर्स मधून वाहणार नाही कारण तो अद्याप लागू केलेला नाही हे सुरुवातीला लागू केलेल्या एखाद्या अन्य सोर्स कडून येईल आणि आता अद्याप सर्किटमध्ये आहे आपल्याकडे काही अन्य घटनांमुळे इंडक्टर मधून वाहणारा करंट आहे आणि आपण असे म्हणू शकतो कारण आपल्याला माहित आहे इंडक्टक्टर मधून वाहणारा करंट त्वरित बदलू शकत नाहीत तर सर्किटमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे टाईम 0 बरोबर असताना सुरुवातीस वाहणारा करंट I0 आहे आणि तो कायम ठेवला जाईल कारण इंडक्टक्टरद्वारे वाहणारा करंट बदलू शकत नाही तर टाईम t बरोबर 0 ला काय होईल तर आपण टाईम t बरोबर 0 ची व्हॅल्यू ठेवली तर हे 1 होईल आणि I0 VsR A शिवाय काहीच नाही तर जर आपण A ची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला त्याप्रमाणे करंट मिळेल जर आपण ही आकृती पाहिली आणि समजा हे I0 पेक्षा कमी असेल तर आपल्या इंडक्टर मधून वाहणाऱ्या करंटचा रिस्पॉन्स आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे होईल तर आपण RL सर्किटचा पूर्ण रिस्पॉन्स असे म्हणू शकतो आपण सहजपणे लिहू शकता की करंट या मध्ये टाईम t इन्फिनिटीकडे वळतो i हे करंटची व्हॅल्यू t बरोबर 0 असताना आहे आणि हे करंट व्हॅल्यू t इन्फिनिटीकडे जात असताना आहे याला करंट i ची प्रारंभिक आणि अंतिम व्हॅल्यू म्हणतात जर आपण असे म्हटले तर सुरुवातीला इंडक्टर मधून कोणताही करंट वाहात नाही म्हणजेच i हे 0 च्या बरोबरीचे आहे आपला करंट i कोणत्याही t वेळी i हे 0 दर्शवितो जेव्हा टाईम t 0 पेक्षा कमी असतो टाईम t 0 पेक्षा जास्त असेल तर ते होईल आपण येथे पाहाल की i Vs R पेक्षा मोठे आहे तर ते एक्सपोनेन्शियली क्षय होत आहे परंतु जेव्हा असे होईल तेव्हा ते Vs R वर स्थायिक होईल कारण हे एक्सपोनेन्शियली वाढणारी व्हॅल्यू आहे तर आपण आपण युनिट स्टेप फंक्शन लागू केल्यास ते होईल जेव्हा Io हे 0 च्या बरोबरीने असेल तेव्हा याला RL सर्किटचा स्टेप रिस्पॉन्स म्हटले जाईल तर हा करंट इंडक्टरद्वारे वाहेल आता आपणास माहित आहे की व्होल्टेज V हे l didt आहे म्हणून जेव्हा आपण I ला डिफरंशिएट करतो जे आपल्याला आधी मिळाले जेव्हा आपण डिफरंशिएट करतो तेव्हा आपल्याला vt ची व्हॅल्यू vs गुणीला e ला पावर वजा t भागीला τ ut होईल तर आता काय होईल t बरोबर 0 च्या वेळी कंडक्टरच व्होल्टेज vf असेल आणि नंतर ते एक्सपोनेन्शियली 0 पर्यंत क्षय होईल तर हे आपल्या कॅपेसिटर रिस्पॉन्सच्या अगदी उलट आहे जेव्हा कॅपेसिटरचे व्होल्टेज स्टेडी स्टेट व्हॅल्यू पर्यंत वाढते तर इंडक्टरचे व्होल्टेज 0 वर कॉन्स्टंट होते आणि त्याचप्रकारे करंट स्टेडी स्टेट व्हॅल्यूवर स्थायिक होतो तर कॅपेसिटरच्या बाबतीत करंट 0 पर्यंत खाली जाईल अशा प्रकारे आपण म्हणू शकता की l आणि c साठी व्होल्टेज करंट रिस्पॉन्स एकमेकांच्या विरूद्ध आहेत आता आपण RL सर्किटचा रिस्पॉन्स समजून घेण्यासाठी 1 उदाहरण घेऊया असे समजू की आकृतीमध्ये त्याची व्हॅल्यू t 0 पेक्षा जास्तसाठी शोधणे आवश्यक आहे आता आपण गृहित धरतो की स्विच बऱ्याच वेळापासून बंद आहे आणि तो नुकताच टाईम t बरोबर 0 ला उघडला गेला आहे स्विच t 0 पेक्षा कमी वेळे साठी बंद केला गेला आहे आणि तो पुरेशा वेळेसाठी चालू होता म्हणजेच इंडक्टर शॉर्ट सर्किट होतो आणि स्विच बंद केल्यामुळे हा 3 ओहम रेसिस्टर देखील शॉर्ट सर्किट होतो तर टाईम t 0 बरोबर असेल तर करंट I ची व्हॅल्यू किती आहे आपण KVL लागू करून हे शोधू शकता म्हणजे 2 ओहम ला 10 व्होल्ट लागू केले जाते आणि हे सर्किट मधील करंटची व्हॅल्यू निश्चित करते तर I0 5 अँपिअर आहे आणि आता आपल्याला माहित आहे की सर्किट बंद केल्यावरही इंडक्टक्टर करंट त्वरित बदलू शकत नाही जेव्हा सर्किट मधील स्विच t बरोबर 0 साठी बंद असतो सर्किटचे स्विच बंद होण्यापूर्वी किंवा सर्किट स्विच बंद केल्याच्या अगदी नंतर करंट म्हणजे I0 असतो करंट त्वरित बदलू शकत नाही म्हणून करंटची व्हॅल्यू 5 अँपिअर होईल आता जेव्हा स्विच बंद असतो म्हणजेच ते उघडले जाते 2 ओहम आणि 3 ओहम रेसिस्टर एका रांगेत असतात तर या प्रकरणात काय होईल t बरोबर इन्फिनिटी असताना करंट काय असेल जर आपल्याला ही आकृती दिसत असेल आणि आपण स्विच दीर्घ कालावधीसाठी खुले असताना व्होल्टेज लागू केले असेल तर इंडक्टर पुन्हा शॉर्ट सर्किट होईल आणि नंतर इंडक्टर मधून वाहणारा करंट 2 ओहम आणि 3 ओहम रेसिस्टरच्या एका रांगेत वाहेल तर त्या प्रकरणात आपले 2 अँपिअर आहे जर आपण ही विशिष्ट आकृती पाहिल्यास थेवेनिन इक्विव्हॅलेंट पाहिल्यास तर थेवेनिन इक्विव्हॅलेंट काय होईल ते 10 व्होल्ट 5 ओहम रेसिस्टरसह एका रांगेत असेल तर हे इंडक्टरच्या बाजूचे थेव्हिनिन इक्विव्हॅलेंट असेल तर RTh 5 ओहम असेल आपण फक्त RTh लिहाल आता आपल्याला टाईम कॉन्स्टंट τ ची व्हॅल्यू मिळवणे आवश्यक आहे जी L ची व्हॅल्यू असेल L यांनी 13 H दिले आहे आणि RTh 5 आहे आपल्याला τ 115 सेकंद मिळेल आता आपल्याकडे सर्व व्हॅल्यू आहेत आपण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवू शकता आणि त्यासाठी हे इक्वेशन आहे तर हे होईल 2 आहे 5 आहे τ 1 ने विभाजित 15 आहे तर शेवटी आपल्याला करंट I ची व्हॅल्यू मिळेल इंडक्टर मधून टाईम t 0 पेक्षा जास्त साठी वाहते तर यासह आपण आपले आजचे सत्र थांबवु या सत्रामध्ये आपण RC तसेच RL सर्किटच्या प्रतिक्रियेबद्दल चर्चा केली पुढील व्याख्यानात आपण स्टेप रिस्पॉन्स संबंधित आपले व्याख्यान चालू ठेवू आणि आपण सेकंड ऑर्डर सर्किट देखील पाहू धन्यवाद